मायक्रोवेव्ह इंटिग्रेटेड सर्किट या अभ्यासक्रमाच्या आणखी एका विभागात आपले स्वागत आहे आपण इथे दुसरा आठवडा सुरू करत आहोत मागील विभागात आपण मायक्रोवेव्ह घटक पाहिले होते आणि या घटका मध्ये आपण मायक्रोवेव्ह इंजिनीअरिंगचा एक महत्त्वाचा अनु प्रयोग समाविष्ट करणार आहोत जे आहे जुळणी आता मागील वर्गात जुळवणी काय आहे यावर आपण आधीच चर्चा केली आहे जुळवणी मॅचिंग म्हणजे आपल्याला काय म्हणायचं आहे ते मी रिफ्रेश करतो तर आपण पाहिलं मॅचिंग जर तुमच्याकडे लोड कनेक्टेड असेल आणि हा लोड ट्रान्समिशन लाईन किंवा इतर कोणत्याही नेटवर्कद्वारे पुरवला गेला असेल तर् Z0 म्हणा आणि त्यावेळी एक आनुषंगिक लाट aL आणि परावर्तीत लाट reflected wave रिफ्लेक्टेड वेव bL आहे ट्रान्समिशन लाईनच्या संदर्भात zL चांगला जुळतो असे म्हटले जाते आपला लोड zL z0 आहे जर bL 0 इतके असेल तर गॅमा एल 0 समान असल्याने हे असे ही लिहिता येते आता गॅमा L आपल्याला माहीत आहे की GAMA LZL Z0ZLZ0 समान आहे त्यामुळे हे ही 0 इतके असले पाहिजे आणि याचा अर्थ zL z0 इतकेच असले पाहिजे आता ही मूलभूत जुळवणी ची समस्या आहे तथापि जेव्हा प्रसारण लाईन ट्रान्सलेशन लाईन transmission line किंवा आपण कोणतेही डिव्हाइस प्रसारित करण्या ट्रान्सलेशन लाईन transmission line च्या शेवटी लोडच्या शेवटी जोडले असेल आणि जर या अटी समाधानी असतील तर ते जुळले मॅच होईल पण मग अनेकदा असे घडते की हे सर्व वारंवारते फ्रिक्वेन्सी frequency साठी नव्हे तर विशिष्ट वारंवारते फ्रिक्वेन्सी frequency साठीच हे खरे आहे त्यामुळे अशा परिस्थितीत जर आपल्याला असे म्हणायचे असेल की हा लोड केवळ एका फ्रिक्वेन्सीसाठीच नव्हे तर विविध फ्रिक्वेन्सीसाठी जुळवाजुळव करा मग आपण काय करतो यालाच आपण ब्रॉडबँड मॅचिंग म्हणतो याचा अर्थ विविध प्रकारच्या फ्रिक्वेन्सीशी जुळवून घेणे आता हा ब्रॉडबँड जुळवणारी पहिली गोष्ट पहिल्या घटकाचा विचार करण्याची गरज आहे ती म्हणजे क्वार्टर वेव्ह ट्रान्सफॉर्मिंग जी आपण आधीच्या वर्गात चर्चा केली होती त्यामुळे पुन्हा एकदा आपण क्षणभर क्वार्टर वेव्ह ट्रान्सफॉर्मरमध्ये परत जाऊ या क्वार्टर वेव्ह ट्रान्सफॉर्मर साठी आपल्याला अभिव्यक्ती expression एक्सप्रेशन कशी मिळाली होती ते आठवा अडथळा Z0 लांबी डी च्या ट्रान्समिशन लाईनचा इनपुट अडथळा वैशिष्ट्यपूर्ण अडथळा Z0 आहे आणि दर्शविल्याप्रमाणे आपल्याकडे लोड zL जोडलेले आहे असे म्हणा मग इनपुट अडथळा ZD Z inD या अभिव्यक्तीद्वारे दिले जाते आता जेव्हा हे एक्सप्रेशन जेव्हा आपल्याकडे डी लांबी लॅम्ब्डा4 असते किंवा दुस या शब्दांत सांगायचे तर इलेक्ट्रिकल अँगल बीटा डी 2PIलॅम्ब्डा DISTANCE लॅम्ब्डा4 PI2 इतके आहे जे एकूण PI2 विद्युत कोन बनवते त्यामुळे क्वार्टर लहरींची लांबी दोन्ही प्रकारे परिभाषित करता येते जरी डी लांबी लॅम्ब्डा4 इतकी असेल किंवा ट्रान्समिशन लाईनच्या लांबीचा विद्युत कोन PI2 असेल तर मग आपण जे पाहतो ते म्हणजे जेव्हा आपण मागील अभिव्यक्तीत सब्स्टिट्युट करतो जे मी नुकतेच लिहिले होते मग आपल्याला जे मिळते ते Zin ZinDdlambda4 इतके आहे जे Z0 स्क्वेअर ZL इतकेच आहे आणि त्यातून मी म्हणालो की ही एक उलटी अभिव्यक्ती आहे मला काय म्हणायचे आहे की जर झेडएल short असेल तर झेड इन खुला दिसेल किंवा झेडएल खुला असेल तर झेड इन short दिसेल आणि मग आपण चर्चा केली की समजा आपल्याला रूपांतरीत करायचे आहे म्हणा आपल्या कडे ZG आणि ZL अशी दोन मूल्ये आहेत आणि जर तुम्हाला ZL चे ZG मध्ये रूपांतर करायचे असेल मग आपण वैशिष्ट्यपूर्ण अडथळा Z0 rootZG ZL असलेली एक चतुर्थांश तरंग लांबी चा क्वार्टर वेव्ह ट्रान्सफॉर्मर निवडतो इथे अर्थातच ZL आणि ZG या दोन्हीची वास्तविक आहेत तर क्वार्टर वेव्ह ट्रान्सफॉर्मरसाठी ही मूलभूत अभिव्यक्ती आहे आणि आता क्वार्टर वेव्ह ट्रान्सफॉर्मरसाठी मूलभूत अभिव्यक्ती काय आहे हे आपल्याला माहीत आहे आपण एक चतुर्थांश वेव्ह ट्रान्सफॉर्मरचा फ्रिक्वेन्सी प्रतिसाद पाहू या कारण हा क्वार्टर वेव्ह ट्रान्सफॉर्मर फक्त एका विशिष्ट फ्रिक्वेन्सी मध्ये परिवर्तन प्रदान करेल ज्यासाठी तो क्वार्टर वेव्ह ट्रान्सफॉर्मर आहे इतर फ्रिक्वेन्सीसाठी नाही आता क्वार्टर वेव्ह ट्रान्सफॉर्मरचा फ्रिक्वेन्सी प्रतिसाद पाहण्याचे कारण म्हणजे या फ्रिक्वेन्सीपासून एक छोटासा ऑफसेट असेल तर काय होते हे आपल्याला पाहायचे आहे ज्यासाठी ट्रान्समिशन लाईन ही कॉटर वेव्ह आहे त्यामुळे जर आपण असे करण्याचा प्रयत्न केला जेव्हा आपण आपल्या अभिव्यक्तीकडे परत जातो तेव्हा आपण ट्रान्समिशन लाईन ला लोड RL कनेक्टेड आहे आणि ते आहे असे म्हणू या असे म्हणा की आपल्याकडे एका विशिष्ट फ्रिक्वेन्सी F० मध्ये एक चतुर्थांश तरंग लांबीचा ट्रान्सफॉर्मर आहे तर हा लॅम्ब्डा4 at F 0 वैशिष्ट्यपूर्ण अडथळा z2 root आहे ठीक आहे मग छोट्या ऑफसेटसाठी Zin Z2 आरएल जेझेड२ टॅन ऑफ बीटा एल ऑन झेड २ जेआरएल टॅन ऑफ बीटा एल आणि झेड २ हे झेड १ आणि आरएलचे वर्गमुळ आहे तर Z1 हे मूल्य आहे ज्यासाठी आपण लोड आरएलचे रूपांतर फ्रिक्वेन्सीमध्ये करतो ज्यासाठी ट्रान्समिशन लाईन एक चतुर्थांश तरंग लांबी ची लांब आहे त्यामुळे आता आपण पर्याय केले तर येथे Z1 Z2 SQUARE RL किंवा एफ मधील इनपुट अडथळ्याचे मूल्य at ffo आहे आता जर आपण परत गेलो तर आपण झेड in च्या अभिव्यक्तीकडे परत गेलो तर आपण असे लिहू शकतो Z1 द्वारे संख्यात्मक आणि डिनॉमिनेटर चे विभाजन करून आपण आपले अभिव्यक्ती असे लिहू शकतो आता इथे pi2 Ff0 हा शब्द खरं तर बीटा एल आहे बीटा ची किंमत रिकॉल केली तर 2PIलॅम्ब्डाLAMBDA 04 इतकीच आहे पण मग L लॅम्ब्डा4 at ff0 च्या बरोबरीचा आहे जिथे लॅम्ब्डा शून्य फ्रिक्वेन्सी एफ 0 शी सुसंगत आहे ज्यासाठी आमची ट्रान्समिशन लाईन तिमाही आहे ती तिमाही तरंग लांबी आहे तर लॅम्ब्डा ही सध्याच्या फ्रिक्वेन्सीची तरंग लांबी आहे जी लॅम्ब्डा not 0 च्या बरोबरीची असू शकते ती एफ ० पासून किंचित दूर असलेल्या फ्रिक्वेन्सीसाठी असू शकते आणि हे एफ 0 pi2 ffo इतके च आहे मग झेड इन सॉरी मी संपूर्ण अभिव्यक्ती लिहिली नाही मी हे कापून टाकेन जेणेकरून मी ते पुन्हा एकदा लिहू शकेन Zin Z2 RLZ1j स्क्वेअर रूटRLZ1 टॅन PI2 FF0 स्क्वेअर रूटRLZ1 j RLZ1 टॅन PI2 FF0 बरोबर आहे हे सगळं होतं ठीक आहे त्यामुळे मला Zin अभिव्यक्ती सापडत असल्यामुळे गॅमा इन साठी एक इनपुट रिफ्लेक्शन को एफिशिएटिव्ह Zin 1 Zin 1 मध्ये दिले जाईल आणि या अभिव्यक्तीवर काही गणिती पावले उचलल्या नंतर हे केले जाईल आणि मग जर मी त्यातला हा गॅमा बाहेर आला तर किती तीव्रतेसाठी एक अभिव्यक्ती लिहिली तर त्यामुळे गॅमा in साठी ही माझी अभिव्यक्ती आहे gamma in इनपुट रिफ्लेक्शन सहकार्य input reflection co efficient च्या तीव्रतेवर जर मी या अभिव्यक्तीचा नकाशा रचला तर् मला मिळणारा आलेख असा आहे त्यामुळे कुंड असतात आणि मग शिखरे असतात F F 0 ठीक आहे इनपुट अडथळा Z1 आहे त्यामुळे गॅमा इन 0 ही एक साधी व्याख्या आहे आता या संपूर्ण अभिव्यक्तीची पुनरावृत्ती इथे झाली आहे एफ ० च्या प्रत्येक विशम मल्टिपल साठी त्याची पुनरावृत्ती केली जाते आणि even मल्टिपल साठीही तुम्हाला असे दिसते की गॅमा जास्तीत जास्त मूल्यापर्यंत पोहोचतो आणि ते गॅमा एलच्या मूल्याने दिले जाते जास्तीत जास्त मूल्य गॅमा एल इतकेच आहे जर तुम्ही गॅमा एल चे मूल्य बदलले तर समजा की आपण गॅमा एल चे मूल्य बदलत राहू तर काय होते जर आपण गॅमा एलचे मूल्य वाढवले तर आपला आलेख बदलतो म्हणजे गॅमा एल वाढेल पण गॅमा एलची कमाल किंमत १ असेल मुळात एवढंच जी आपण ज्याच्या वर वाढवू शकत नाही आपण आणखी काही बदल करू शकत नाही आपण फक्त आपला झेडएल बदलत राहू शकतो जेणेकरून आपला गॅमा एल बदलेल आणि अशा प्रकारे तो बँडच्या रुंदी वर नियंत्रण ठेवू शकेल त्यामुळे आता मी बँड रुंदी या शब्दाचा उल्लेख केला आहे अडथळा जुळण्या च्या बाबतीत बँड रुंदी ची संकल्पना फिल्टरशी परिचित असलेल्या सामान्य 3 DB बँड रुंदीपेक्षा थोडी वेगळी आहे समजा मी गॅमा एम ची एक विशिष्ट व्हॅल्यू निवडतो आणि हे असे म्हणता ती अशी किंमत आहे की गॅमाच्या तीव्रतेचे मूल्य या गॅमा एम पेक्षा कमी आहे मग अशी एफ ज्यासाठी गामा इन ची तीव्रता गामा एम पेक्षा कमी आहे मी त्या फ्रिक्वेन्सीला डेल्टा एफ म्हणतो किंवा म्हणतो की त्या डेल्टा एफ ला बँडची रुंदी म्हणतात आता हा 2 F0 लांबी pi एफ ० pi2 शी सुसंगत आहे कारण एक चतुर्थांश लहरींची लांबी pi2 विद्युत लांबीची आहे आणि हे 3 pi2 शी सुसंगत आहे आपण काही निष्कर्ष गाठू शकतो ठीक आहे एक गोष्ट आपण पाहिली ती म्हणजे जर आपण गॅमा एलची किंमत वाढवत राहिलो तर बँडची रुंदी खरोखरच कमी होते नाही का गॅमा एल मध्ये वाढ झाल्याने बँडची रुंदी कमी होते आणि दुसरी गोष्ट म्हणजे इनपुट रिफ्लेक्शन सह कार्यक्षम तीव्रता हे वारंवारतेचे function आहे आणि जिथे हे कुंड असतील तिथे एक परिपूर्ण मैच मिळवला जातो जो एफ ० चा ऑड मल्टिपल आहे आता आपण बँडविड्थ म्हणजे काय याची व्याख्या केली आहे आपण म्हणालो की इनपुट रिफ्लेक्शन सहकार्य क्षम जेव्हा जेव्हा विशिष्ट मूल्य गॅमा एम पेक्षा कमी असेल तर आपण स्वत असे म्हटले आहे की गॅमा एम व्हॅल्यू गॅमा इन क्षमा गॅमा IN ची तीव्रता गॅमा एम पेक्षा कमी असते क्वार्टर वेव्ह ट्रान्सफॉर्मरची बँड रुंदी त्यामुळे आता जर आपण पुन्हा एकदा आपल्या वक्ररेषावर गेलो तर आपल्याकडे एफ ही गॅमा in ची तीव्रता आहे हे आहे हे वळण आम्ही नुकतेच पाहिले आहे आणि ही एफ ० ३ एफ ० ची मूल्ये आहेत हे 2एफ० आहे आणि मग मी काही व्हॅल्यू गॅमा in गॅमा एम या प्रमाणे आणि म्हणून समजा जिथे गॅमा एम मॉड्युलस इनपुट गॅमा एम इतकीच आहे तेथे मी त्या इलेक्ट्रिकल अँगल थेटा एम ला म्हणतो त्यामुळे तुम्हाला माहीत आहे की F 0 वर थेटा pi2 शी सुसंगत असेल आणि 2F0 वर थेटाpi शी सुसंगत असेल 3F0 वर थेटा3pi2 इतकी असेल यावर आम्ही नुकतीच चर्चा केली आता बोलल्या जाणाऱ्या बँडची रुंदी डेल्टा एफ 2 pi2 theta m आहे किंवा आपण हे सांगू शकतो की मी हे लिहायला हवं होतं मी हे डेल्टा थेटा लिहायला हवं होतं डेल्टा थेटा जो डेल्टा एफ शी सुसंगत आहे त्यामुळे मी इथे डेल्टा थेटाही लिहू शकतो डेल्टा थेटा 2 pi2 theta m आहे कारण हे pi2 आहे हे pi2 वजा थेटा आहे त्या च्या दुप्पट डेल्टा थेटा आहे आणि हा थेटा एम या नातेसंबंधातून सापडतो कॉस थेटा एम गॅमा एम square root of 1 गॅमा एम square 2rootRL ZLMOD इतकी आहे ठीक आहे त्यामुळे आपण थेटा एम ची किंमत शोधून काढू शकतो आणि तिथून आपण त्याची किंमत शोधू शकतो ओह आपण डेल्टा थेटाचे मूल्य शोधू शकतो आणि आपल्याकडे अंशतः बँड रुंदी नावाची संज्ञा आहे तर अंशतः बँडची रुंदी काय आहे याची व्याख्या मी करतो अंशतः बँडरुंदी ची व्याख्या हे गुणोत्तरdelta ffo अशी करण्यात आली आहे जी मी delta theta pi2 2pi2 theta m pi2 आहे जे 2 4 theta mpi म्हणून समोर येते आता सहसा या डिझाइन्स चा मार्ग असा आहे की तुम्हाला गॅमा m ची किंमत दिली जाते ज्यातून तुम्हाला थेटा एम ची किंमत कळते आणि त्यातून तुम्ही अंशतः बँडची रुंदी शोधू शकता त्यामुळे ही कमाल अंशतः बँड ची रुंदी आहे जी क्वार्टर वेव्ह ट्रान्सफॉर्मर पासून शक्य आहे आता हा विभाग अर्थातच ब्रॉडबँड अडथळा जुळवणी वर होता आणि आपल्याला असे दिसते की क्वार्टर वेव्ह ट्रान्सफॉर्मरच्या साहाय्याने तुम्हाला फक्त एक विशिष्ट बँड रुंदी मिळू शकते तुम्ही बँडची रुंदी वाढवू शकत नाही तुम्ही गॅमा एल वाढवून बँडची रुंदी वाढवू शकता किंवा गॅमा एल कमी करून बँडची रुंदी वाढवू शकता पण काही मर्यादा आहेत आता नेहमीच आपली गरज क्वार्टर वेव्ह ट्रान्सफॉर्मरद्वारे काय पुरवता येईल तशी नसेल त्यामुळे आणखी उंच बँडची रुंदी मिळवण्यासाठी आपल्याला इतर methods कडे पाहावे लागेल अशी पद्धत ट्रान्समिशन लाईनच्या एका विभागाने नव्हे तर ट्रान्समिशन लाईन्सचे अनेक भाग एकमेकां बरोबर पुष्कळश्या घड्यांनी युक्त केलेल्या ट्रान्समिशन लाईन्सचे अनेक भाग मिळवले जातात म्हणून त्याला मल्टी सेक्शन म्हणतात अशा प्रकारच्या संरचनेला बहु विभाग मल्टी सेक्शन इम्प्लोडन्स मॅचिंग सर्किट किंवा मल्टी सेक्शन ब्रॉड बँड मॅचिंग सर्किट असे म्हणतात जे आपण पुढील विभागात समाविष्ट करू